ठीक आहे आतापर्यंत आपण स्टॅबिलिटी क्रायटेरिया कडे पाहत होतो पुढील गोष्ट जी आपल्याला बघायची आहे ती म्हणजे यी ग्रीड मधून जाणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड ही अचूकता तर ह्या अॅक्युरॅसी अचूकतेच्या कन्सिडरेशन्स मध्ये आपण अतिशय सामान्य असा प्रश्न विचारूया तर उदाहरणार्थ जर मी आपल्याला विचारले हे पहिले काय आहे डिस्पर्शन म्हणजे काय सर्वात पहिली गोष्ट आपल्या डोक्यात काय येते विद्यार्थी फ्रिक्वेन्सी वर अवलंबून आहे फ्रिक्वेन्सी वर अवलंबून आहे बरोबर तर हे खूप प्रॅक्टिकल आहे मग काय होईल वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज विद्यार्थी वेग विविध वेगाने प्रवास करतात बरोबर म्हणजे विविध फ्रिक्वेन्सी विविध वेगाने प्रवास करतात ओके तर ही एक भौतिक घटना आहे हे आपण सर्वजण जाणता बरोबर हे खूप सोपे आहे आणि कारण का उदाहरणार्थ इंद्रधनुष्य आपण पाहतो कारण ऑप्टिकल मला म्हणायचं आहे प्रकाश हा वेगवेगळ्या वेगाने प्रवास करतो आणि पाण्याच्या बुडबुडे यांमध्ये तो पसरतो ओके त्या ठिकाणी न्यूमरिकल डिस्पर्शन शक्य आहे का हे होऊ शकते बरोबर त्यामुळे एक आहे भौतिक डिस्पर्शन जे ठीक आहे आणि दुसरे आहे न्यूमरिकल तर काय होईल न्यूमरिकल डिस्पर्शन समजा असे म्हणू या की मी फ्री स्पेस मधून प्रवास करणाऱ्या वेव्ह चे मॉडेल तयार करण्याचा प्रयत्न करत आहे भौतिक दृष्ट्या त्याठिकाणी काही डिस्पर्शन असायला हवे का अर्थातच नाही परंतु न्यूमरिकलि मी कशा प्रकारे FDTD इम्प्लिमेंट केले आहे त्यावर अवलंबून डिस्पर्शन होऊ देखील शकते तर एक चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट अर्थातच वाईट गोष्ट बरोबर तर आपल्याला काय दिसेल तर सामान्यपणे आपल्याकडच्या कॅल्क्युलेशन ची अचुकता नष्ट करण्याकडे त्याचा कल असेल जर आपल्या वेव्हज वेगवेगळ्या वेगाने प्रवास करत असतील तर त्याला न्यूमरिकल डिस्पर्शन असे म्हणतात खरंतर भौतिक दृष्ट्या वेव्हज एकाच वेगाने प्रवास करायला हव्यात तर आपण आता हे डिस्पर्शन कोणत्या कंडीशन मुळे होते हे एक्सप्लोअर करूया आणि ते केव्हा होत नाही हेसुद्धा ओके तर अशाप्रकारे आपण हेच अभ्यासणार आहोत ओके तर सर्वप्रथम आपण खऱ्या सोल्युशन कडे बघू या सर्व सर्व कॅलक्युलेशन्स कडे आपण पाहू या आपण वेव्ह इक्वेशन खूप वेळा वापरतो बरोबर कारण ते हँडल करायला खूप सोपे आहे तर आपले वेव्ह इक्वेशन इलेक्ट्रिक फील्ड साठी स्पेस आणि टाईम चे सेकंड डेरिवेटिव्ह देतात आणि हे अशा प्रकारच्या फॉर्म मध्ये आपल्याला सोल्युशन देतात हे आपल्याला माहीत आहे बरोबर म्हणून ही आहे उजवी बाजू बरोबर ट्रॅव्हलिंग वेव्ह या इथल्या टर्म ला आपण म्हणू या या इथल्या आतील फेजर मधील टर्म ला काय म्हणायचे विद्यार्थी फेज तर ही आहे फेज विद्यार्थी ओके म्हणून जर मी आपल्याला विचारले मला ही वेव्ह कोणत्या स्पीड ला ट्रॅव्हल करत आहे हे शोधायचे आहे तर त्याला भौतिक दृष्ट्या कशाचा लोकस आहे असे म्हणायचे विद्यार्थी काय होता आपण त्या ठिकाणी कोणती फेज व्हेलॉसिटी काढली बरोबर म्हणजे फेज व्हेलॉसिटी हा कॉन्स्टंट फेज चा लोकस आहे बरोबर हा मी कसा काढायचा बरोबर म्हणजे कॉन्स्टंट फेज चा अर्थ की फेज ही टाईम प्रमाणे बदलत नाही बरोबर म्हणून मी लिहिले आहे हे मला पहिली टर्म देईल ओके तो इक्वल टू 0 मला देईल ओके आणि हे व्हॅक्युम मधल्या c बरोबर इक्वल असेल हे मला माहित आहे आपल्याला आधीपासूनच माहित आहे आता प्रश्न असा आहे की हे न्यूमरिकली काय आहे तर आता आपण कोणता अॅप्रोच घ्यायचा कॅल्क्युलेशन मध्ये आपण काय केले होते अर्थातच फेज व्हेलॉसिटीज यामध्ये c हा व्हॅक्युम मध्ये आहे आता मला त्याच प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे परंतु आता ह्या a वर या डिस्क्रिट जगामध्ये जिथे मी स्पेस आणि टाईम ला डीस्क्रीटाइज केले आहे तर आता माझा अॅप्रोच कसा हवा विद्यार्थी एका टप्प्यावर यायचे एका टप्प्यावर यायचे आणि विद्यार्थी पॉईंट जे वापरले पण ते मी डीस्क्रीट जगात कसे आणू विद्यार्थी काही बनवा अचूक बरोबर म्हणजे मला म्हणायचे आहे ही मेथड की जी आपण FDTD मध्ये शिकत आहोत बरोबर आपल्याकडे टाईम आणि स्पेस मधील फायनाईट डिफरन्स आहेत आणि आणि आपल्याकडे सेकंड डेरिव्हेटिव्ह देखील आहेत तर आपण आता काय घ्यायला पाहिजे काय या गोष्टींचे कसे अॅप्रॉक्सीमेशन करायचे आपण फाईनाईट डिफरन्स ने सेकंड डेरिव्हेटिव्ह चे अॅप्रॉक्सीमेशन करायला हवे आणि त्यातून कोणत्या प्रकारचे संबंध निष्पन्न होतात ते पाहूया त्यानंतर आपण उदाहरणार्थ ह्या कंडिशन मध्ये कॉन्स्टंट फेज च्या लोकस कडे पाहू शकतो आणि आणि हा प्रकाशाचा वेग आहे का हे पाहू शकतो किंवा हा काही दुसरा आहे वेग हे पाहू शकतो ओके आता कोणत्या कंडीशन वर हे आपण मागे पाहिले आहे FDTD मध्ये कोणत्या कंडीशन नुसार इलेक्ट्रिक फील्ड हे वेव्ह सारखे सोल्युशन असेल जोपर्यंत कुरंट स्टॅबिलिटी क्रायटेरिया चे समाधान होत आहे त्यामुळे जेव्हा कुरंट स्टॅबिलिटी क्रायटेरिया चे समाधान होते तेव्हा माझे E हे वेव्ह असते आपण ते डिराईव्ह केलेले आहे ओके तर आता असे गृहीत धरूया की आपले समजा अल्फा ओके यावरून समजते हे जे मिळालेले आहे ते आहे वेव्ह सारखे सोल्युशन बरोबर आता मी काय करायचे तर हे इक्वेशन आहे इथे याठिकाणी मी ते ऍड करू शकते आणि कोणत्या प्रकारच्या सेकंड डेरिव्हेटिव्ह ने मी हे रिप्लेस करू शकते हे फायनाईट डिफरेंसेस ने रिप्लेस होऊ शकते का बरोबर तर आता हे करूया आपण तर पहिला आहे स्पाशल डेरिव्हेटिव्ह म्हणून आपले इलेक्ट्रिक फिल्ड चे नोटेशन आपण लक्षात ठेवा ते असणार आहे n ही टाईम इंडेक्स आहे i ही स्पेस इंडेक्स आहे ओके आणि हेच लक्षात राहण्यासाठी शॉर्ट नोटेशन आहे ते टाईम आणि स्पेस मध्ये डिस्क्रीटाईझ होत असलेले वेव्ह सारखे सोल्युशन आहे तर हे याठिकाणी सोपे केलेले एक्सप्रेशन असे आहे बरोबर तर एक्सप्रेशन आता एकदम चांगले दिसत आहे ते अशा प्रकारे अशा चांगल्या प्रकारे सोपे होईल याची आपण अपेक्षा केलेली नव्हती पण हेच काहीसे आपल्याला मिळाले आहे ओके तर आता सर्वप्रथम आपण पाहू या आधी आपण चेक करू या की काय होते जेव्हा मी असे सेट करेन तेव्हा कारण ते जेव्हा 0 कडे झुकतात मला मिळाले पाहिजे मला अचूक उत्तर सोल्युशन मिळाले पाहिजे बरोबर जसजसे मी ह्यातला फरक वाढवत जाईन आणि मला म्हणायचे आहे कमी आणि कमी तसे तसे मी मी वास्तविक डेरिव्हेटिव्ह चे अॅप्रॉक्सीमेशन करत जाईन बरोबर विद्यार्थी डेरिव्हेटिव्ह तर मी आता जाणार आहे तिथे या ठिकाणी सर्व पाहूया तर हे होणार आहे तर हे सर्व कॅन्सल झाले आहे बरोबर इथे k शिल्लक राहील मला मिळेल ओके आणि आपले फेज व्हेलॉसिटी जी होती बरोबर पहिल्या लिमिट मध्ये सर्वकाही ही व्यवस्थित आहे कारण हे मला फेज व्हेलॉसिटी देत आहे की जी असेल c शी इक्वल ही चांगली गोष्ट आहे याचीच आपण अपेक्षा करत होतो आता प्रश्न असा आहे की जेव्हा आणि फायनाईट असतात तेव्हा काय होते ओके तर आपण अजूनही कुरंट कंडिशन मध्ये आहोत बरोबर त्यामुळे आपण अजून असे म्हणत आहोत परंतु हे सर्व फाईनाईट नंबर आहेत माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की जर कुरंट कंडिशन चे समाधान झाले नाही तर मला वेव्ह सारखे सोल्युशन मिळणार नाही परंतु आता मी ह्या कुरंट कंडिशन मध्ये आहे पण हे सर्व फायनाईट आहेत तर ही कंडिशन सॅटिस्फाय होईल का तर सर्वप्रथम ह्या एक्सप्रेशन कडे पाहता या ठिकाणी मी साईन थीटा ला थीटा ने रिप्लेस करूच शकणार नाही तर हे काय होईल हे काय असेल बरोबर आता नाही हे आम्ही अंमलबजावणी केल्यासारखे आहे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की आपण कुरंट स्टॅबिलिटी सॅटिस्फाय झाल्याचे गृहीत धरूया आपण अशा परिस्थितीची कल्पना करू शकता जिथे आणि हे फायनाईट आहेत आणि ते 0 कडे झुकत नाहीयेत ते अजून फाईनाईट आहेत मला मिळेल आपण हे मान्य कराल की ही रिलेशन नक्कीच सॅटिस्फाय व्हायला हवी कारण आपण वेव्ह इक्वेशन ला डिस्क्रीटाईज करून हे डीराईव्ह केले आहे तर ह्याचे समाधान झालेच पाहिजे आपण या रिलेशन बद्दल किंवा कंडीशन बद्दल विचार करू शकता का जिथे आपल्याला यासारखा रेशो मिळेल या ठिकाणी या केस मध्ये आपल्याला मिळाला आहे आपल्याला रेशो मिळाला याठिकाणी जेव्हा मी असे घेतले हे सेम सारख्या प्रकारचे रिलेशन मला फायनाईट आणि आणि साठी मिळू शकेल का तर हो मला मिळेल आपण या ठिकाणी इथे एक्सप्रेशन पाहू शकतो लक्षात ठेवा आपण ला हाताळू शकतो कारण अशाप्रकारे तो आपल्या हातात आहे ओके तर एक हिंट म्हणून सांगते जर अल्फा माझ्या हातात आहे याचा अर्थ जर समजा मी अल्फा फिक्स ठेवला आणि त्यानंतर किंवा या दोन पैकी एकाला मला केवळ फिक्स ठेवण्याची गरज पडेल कारण ते रिलेटेड आहेत तर समजा मी आता फिक्स केला त्यानंतर मला फक्त स्पेसीफाय करावा लागेल असे म्हणूया मला म्हणायचंय आपोआप फिक्स होतो तर आपल्याला हिंट मिळाली काअल्फा च्या कोणत्या व्हॅल्यू संदर्भात ह्या रिलेशन च्या सिंपलिफिकेशन मुळे अल्फा ची काय व्हॅल्यू असेल आपल्याला काय हवी आहे प्रश्न समजला का समजला प्रश्न बरोबर मी जेव्हा या एक्सप्रेशन कडे पाहते हे अजिबातच स्पष्ट होत नाही ह्या इक्वेशन चे सोल्युशन असणे आवश्यक नाही पण एका विशेष कंडीशन विशेष केस मध्ये ते इक्वल असतील होय जर आपण मान्य केले तर पहा काय होते ते बरोबर तर त्यानंतर काय होईल याठिकाणी काय होत आहे जर मी आता असे स्पष्ट केले तर ते दोन्ही बाजूंना सुसंगत असेल तर ही किंमत ह्या इक्वेशन चे सोल्युशन असून ते त्याचे समाधान करेल बरोबर तर डीस्पर्शन रिलेशन काय आहे हे आहे बरोबर आणि गंमत म्हणजे ते किंवा च्या किमतींवर अवलंबून नाही विद्यार्थी ते म्हणजे मला म्हणायचे आहे की आपण असे होईल अशी अपेक्षा देखील केलेली नव्हती तर ह्यात हे काय म्हणत आहे म्हणून जे कोणते डिस्क्रीटायझेशन आपण निवडलेत तरी मला अपेक्षित असलेल्या वेगाने माझी वेव्ह ट्रॅव्हल करत आहे तर जर मी यासारखे काही प्लॉट केले तर इथे या ठिकाणी मी काय प्लॉट करेन चला मी फेज व्हेलॉसिटी टू प्रकाशाचा वेगphase velocity speed of light ह्या रेशो ला प्लॉट करेन ओके तर आयडीअली आहे मी फक्त व्हॅक्युम साठी सिम्युलेट करत आहे त्यामुळे आयडिअली हा रेशो 1 असायला हवा तर हा आहे 1 आणि ते मी काय प्लॉट करेन तर एक प्रकारे ह्या ला नॉर्मलाईझ करण्यासाठी कारण जशी जशी फ्रिक्वेन्सी बदलते सर्वकाही बदलेल मी फक्त हे करेन वेव्हलेंगथ ही ह्या जात असणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ची आहे तर त्याची पर्वा न करता हे काय असायला हवे जेव्हा असेल मी या ठिकाणी कोणत्या कर्व्ह ची अपेक्षा करू शकते सरळरेष कर्व्ह रेष कोन x एक्सिस ला अनुलंब y एक्सिस 45 डिग्रीज कोणत्या कर्व्ह ची मी अपेक्षा करते एकदम सरळसोट उत्तर आहे इक्वल टू वन बरोबर त्यामुळे माझ्याकडे येथे विविध किमती असू शकतात आपण असे म्हणू या 0 5 0 4 0 3 आणि अशाप्रकारे बरोबर हे डीस्क्रीटायझेशन सूक्ष्म आणि सूक्ष्म होत आहे जसे जसे मी ओरिजन जवळ जाईन सर्वांना हे पटले का ही फ्री स्पेस मधील इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ची वेव्हलेंगथ आहे जी काही आहे ती वेव्हलेंगथ मध्ये कन्व्हर्ट करायची ओके पण जेव्हा असेल तेव्हा काय होईल बरोबर त्यामुळे कदाचित मला पुन्हा एकदा ह्या ठिकाणी येथे एक्सप्रेशन लिहावे लागेल तर हे काय आहे याकडे आपण एकदा पाहू शकतो त्यामुळे दोन्ही बाजूची साईन टर्म कॅन्सल होणार नाही मग आपण काय करू या त्यानंतर आपल्याला हे रिलेशनशिप जाणून घेण्यासाठी हे ट्रान्सनडेंटल इक्वेशन सोडवावे लागेल मला फेज व्हेलॉसिटी हवी आहे तर मला आणि k मधील रिलेशनशिप हवी आहे हेच मला जाणून घ्यायचे आहे तर हे करता येऊ शकते हे न्यूमरिकली सोडवावे लागेल कारण हे ट्रान्सनडेंटल इक्वेशन आहे बरोबर करता येऊ शकते परंतु तरी म्हणायचं मला हे कॅल्क्युलेशन इथे दाखवणार नाहीये हे काही अगदी कठीण नाहीये करायला ह्यात काय होते म्हणजे एक गोष्ट ही आहे की आपल्याला माहीत आहे की जसे जसे होईल मला एकदम परफेक्ट बिहेवियर मिळेल आपल्याला हा जो ग्राफ मी दाखवला आहे त्यावर जसे जसे मी ओरिजिन कडे जवळ जाईन तसे तसे माझे डीस्क्रीटायझेशन सूक्ष्म होत जाईल आता व्हायला हवे काय होईल तर हे टु c ला अॅप्रोच व्हायला हवे विद्यार्थी 1 1 बरोबर तसे मी माझे डीस्क्रीटायझेशन सूक्ष्म आणि सूक्ष्म करत आहे अल्फा ची कोणतीही व्हॅल्यू असु दे बरोबर तो साइन थीटा हा थीटा ने रिप्लेस होऊ शकतो आणि बाकी सर्व कॅन्सल होऊन जाईल त्यामुळे आता मला माहित आहे सर्व काही येनकेनप्रकारेण याठिकाणी येईल पण जसे जसे मी च्या फायनाईट व्हॅल्यू कडे जाईन जसजसे मी मोठ्या आणि मोठ्या किमती कडे जाईन परफॉर्मन्स खालावेल त्यामुळे हा अशाप्रकारे काहीसा दिसायला लागेल हे जे खाली येत आहे काहीसे अल्फा असेल 0 75 त्यानंतर जसे आपण अल्फा कमी करत जाऊ जास्तीत जास्त तसे त्यानंतर असे म्हणू या आपल्याला अल्फा 0 5 मिळेल आणि विद्यार्थी ते या कारणामुळे का ते या कारणामुळे का विद्यार्थी कम्प्युटेशन कम्प्युटेशन ला याच्याशी काही देणे घेणे नाही जरी त्याला जास्त किंवा कमी वेळ लागला तरी खरंतर इक्वेशन चे सोल्युशन हे आपल्याला एक निश्चित असे आणि k मधील रिलेशन देईल हे महत्त्वाचे आहे आयडियल केस मध्ये आपल्याला आणि k चा रेशो c असा देत आहे पण जेव्हा आणि फायनाईट असतात आणि अल्फा इज इक्वल टू वन शी संबंधित नसतात तेव्हा ची दुसरी कोणतीही किंमत असेल c पेक्षा वेगळी जी हे इक्वेशन सॅटिस्फाय करेल आणि ती दुसरी किंमत या ठिकाणाहून येत आहे तर हेच हे काहीसे काय होत आहे इथे तर हे आपले न्यूमरिकल डीस्पर्शन बरोबर वेव्ह ही c पेक्षा स्लो ट्रॅव्हल करते भौतिक दृष्ट्या त्याची आपण अपेक्षा करत नाही भौतिक दृष्ट्या ही ही वेव्ह आहे मी या ठिकाणी कोणतेही मिडीयम किंवा मटेरियल ठेवले नाही फ्री स्पेस मधील वेव्ह प्रकाशाच्या वेगा एवढ्या वेगाने ट्रॅव्हल करायला हवी परंतु मी मी फायनाईट नुसार सिम्युलेशन करत आहे आणि मी मी निवडले आहे मला हा प्रॉब्लेम आहे ओके तर आपल्याला या सर्वांचा सारांश पाहायचा असेल तर न्यूमरिकल डीस्पर्शन जर मला हे कंट्रोल करण्यासाठी नॉब हवा असेल तर ते किती वाईट असेल मला म्हणायचे आहे हा स्पष्टपणे अनिष्ट परिणाम आहे तर जर मला असा एक नॉब एक किंवा अनेक नॉबज हवे असतील कुठे कशावर कंट्रोल ठेवण्यासाठी मी हे वापरू शकेन कोणते असतील हे नॉबज पुन्हा सांगा होय विद्यार्थी किंमत नाही मिळू शकत सलग कामासाठी विद्यार्थी सगळ्यासाठी ही शोधाल नाही एकदा का मी माझे फिक्स केले की हा न्यूमरिकल कन्वर्जन्स असेल मी चेक करेन की त्यावर सोल्युशन कन्वर्ज होत आहे किंवा नाही हे ते नाही याबद्दल मी बोलत आहे मी म्हणत आहे की आपण करत असलेल्या डिस्कशन नुसार मला माहित आहे की की माझ्या वेव्ह ला न्यूमरिकल डीस्पर्शन असेल मला हा इफेक्ट कमी करायचा आहे मला माझ्या वेव्ह ने ज्या वेगाने फिजीकली ट्रॅव्हल केले असते त्यापेक्षा वेगळ्या वेगाने न्यूमेरिकली ट्रॅव्हल करणे नको आहे कोणते नॉबज माझ्याकडे आहेत माझ्या हातात आहेत हा इफेक्ट कमी करण्यासाठी विद्यार्थी तर अल्फा आहे ही गोष्ट बरोबर हे मी कुरंट पॅरामीटर्स ने तपासून बघू शकते मी त्याठिकाणी येत आहे कुरंट पॅरामीटर्स हा नॉब आहे दुसरा कोणता नॉब डिस्क्रीटायझेशन तर डिस्क्रीटायझेशन ठीक आहे आणि कुरंट पॅरामीटर्स इक्वल टू 1 बरोबर याठिकाणी मी एक प्रश्नचिन्ह लिहिणार आहे आपण तिथे येऊया का ते पाहूया ओके परंतु माझ्या म्हणण्याचा अर्थ असा याठिकाणी सारांश म्हणून जे काही मला साधारणपणे स्पष्ट करायचे होते ते म्हणजे कुरंट पॅरामीटर्स चेंज केल्यामुळे आणि डिस्क्रीटायझेशन बदलल्यामुळे माझ्या सिम्युलेशन मध्ये किती न्यूमरिकल डीस्पर्शन होईल हे मी तपासून पाहू शकते ओके दुसरे काहीही घडले तरी आपल्याला माहित आहे की जर आपला कुरंट पॅरामीटर् हा 1 पेक्षा लहान असेल तर आपल्याला न्यूमरिकल डीस्पर्शन ला सामोरे जावे लागेल आणि त्या केस मध्ये त्याच्यावर आपल्याकडे एकच मार्ग असेल आपले डिस्क्रीटायझेशन सूक्ष्म करणे आणि त्यासाठी आपल्याला मोठी किंमत मोजावी लागेल आपल्याला केवळ लहान करायचा आहे असे नाही तर देखील लहान करावा लागेल त्यामुळे आपली RAM वाढेल मेमरी ची गरज वाढेल आणि आपला कम्प्युटेशन टाईम देखील वाढेल सगळेच बरोबर